म्हणून आपण आधी नमूद केले आहे की व्हीएलएसआय चिप क्लॉक आणि पॉवर नेटसला वेगळ्या वैशिष्ट्ये आहेत क्लॉक साठी मुख्य आवश्यकता स्क्यू संतुलित करणे क्लॉक सिग्नल जे बहुविध पॉईंट्सवर पोहोचतात जवळ जवळ नक्कीच एकाचवेळी पोहोचणे आवश्यक आहे जर ते संबंधित असतील तर तर क्लॉक नेट मध्ये मोठ्या संख्येने टर्मिनल पॉईंट्स आहेत ग्राउंड किंवा पॉवर नेटसाठी देखील असेच आहे म्हणून जेव्हा आपण चिप्सवर व्हीडीडी आणि ग्राउंड सिग्नलचे वितरण करीत असता तेव्हा क्लॉक सह एक समानता म्हणजे टर्मिनल पॉईंट्सची संख्या मोठी असते आपण या स्टॅण्डर्ड सेल प्रकाराचे लेआउट विचारात घेतल्यास आपण आपल्या डिझाइनमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक स्टॅण्डर्ड सेल चे त्यांचे पॉवर आणि ग्राउंड कनेक्शन असेल तर आपणा सर्वांना पॉवर आणि ग्राउंड द्यावे लागेल परंतु क्लॉक केलेल्या रोऊटिंगमध्ये फरक आहे क्लॉक राउटिंग मध्ये मुद्दा म्हणजे स्क्यू मिनीमायझेशनचे बरोबरीकरण होते क्लॉक जवळजवळ एकाच वेळी पोचले पाहिजे परंतु पॉवर आणि ग्राउंड मध्ये आवश्यकता भिन्न आहे तर कोणतेही सिग्नलिंग नाही मी व्हीडीडी आणि ग्राउंड लाइनवर कॉन्स्टंट व्होल्टेज वापरत आहे म्हणून मी हे सुनिश्चित केले पाहिजे की मी चालवित असलेल्या सर्किटद्वारे जे काही चालू आहे ते रेखाटले आहे माझ्या पॉवर लाईन्स किंवा ट्रॅक आवश्यक पॉवर चालविण्यासाठी पुरेसे रुंद असावेत जर मला जास्त पॉवर ची आवश्यकता असेल तर मी ट्रॅक विस्तीर्ण करतो जर मला त्या जास्त पॉवर ची आवश्यकता नसेल तर मी त्यास अरुंद बनवू शकेन आणि पुन्हा क्लॉक प्रमाणे पॉवर राउटिंगमध्ये पॉवर राउटिंग देखील वारंवार एका थरातून दुसर्या लेअर ला जाण्याची इच्छा ठेवणार नाही त्यामुळे वायर कनेक्शन आपण फक्त आवश्यक आहे तेथे वापरू आपल्याला कनेक्शन पुन्हा वापरत नाहीत एक नियोजक फॅशन समान लेअर असणे आम्ही स्तर ओलांडून स्विच कारण आपल्या डिले किंवा इतर आहे पार्टिकस इच्छा आहे पॉवर सप्लाय वर नॉईज वाढेल अशा गोष्टी तुम्ही कमी करू शकता तर या व्याख्यानात आपण पॉवर आणि ग्राउंड राउटिंगबद्दल चर्चा करतो तर मी आधीपासून मूलभूत समस्येबद्दल बोललो म्हणूनच आपल्याला व्हीएलएसआय चिप वर लेआउट करू इच्छित असलेल्या डिझाइनमधील जवळजवळ सर्व ब्लॉक्ससाठी पॉवर आणि ग्राउंड कनेक्शन आवश्यक असतील तर पॉवर आणि ग्राउंड पिन फक्त तेथेच सर्वत्र चिपवर असतात आणि मी आता ज्या कारणाबद्दल बोललो त्यामुळे ते सामान्यत समान लेअर आणि मेटलच्या लेअरवर असतात इतर लेअर वर का नाहीत मेटलच्या लेअरची रेसिस्टन्स खूप चांगली आहे त्याचा रेसिस्टन्स कमी आहे जेणेकरून सिग्नल खराब होण्यामुळे इतर गोष्टी खूप कमी होतील यामुळे मोठे प्रवाह देखील वाहून जाऊ शकतात म्हणूनच सर्व पॉवर नेटवर्क मेटल लेयरवर घातली आहेत रेझिस्टिव्हिटी लहान आणि आम्ही प्लॅनर सिंगल लेयरच्या अंमलबजावणीसाठी जे काही शक्य होईल तोपर्यंत वायर कनेक्शन कमीतकमी करण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत ते अत्यंत आवश्यक नाही ठीक आहे तर व्हीडीडी आणि पॉवर राउटिंग साठी क्लॉक प्रमाणेच आपल्याला दोन स्टेप्स ची आवश्यकता आहे तर क्लॉक आपणास आवश्यक आहे आपल्या दोन स्टेप्स पैकी प्रथम क्लॉक ट्रीचे डिझाइन करणे नंतर क्लॉक ट्रीचे वास्तविक टर्मिनल्सवर वितरण करणे आवश्यक आहे परंतु पॉवर आणि ग्राउंड राउटिंगसाठी या दोन चरण नक्कीच आहेत तर पहिले पाऊल समान आहे आपण काही प्रकारचे टोपोलॉजी तयार करण्याचा प्रयत्न करा जे आपल्याला पॉवर लाईन्सची आवश्यकता असते तर ते सर्व पॉईंट्सना जोडते दुसरे म्हणजे आपण ज्या ठिकाणी वाहन चालवित आहात त्या ब्लॉक्स वर आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार आपण वायर च्या विविध विभागांची योग्य रुंदी निश्चित करता पॉवर आउटिंगसाठी हे खूप महत्वाचे आहे उदाहरणार्थ मी म्हटल्याप्रमाणे जसे म्हणू शकता की पॉवर साठी आपली लाईन कदाचित अशीच दिसते अगदी थिक लाईन ने प्रारंभ करा तिथून आपण आपली पॉवर दोन भिन्न लाईनला फीड करा हे थिन होईल असे काहीतरी तिथून आपण तीन वेगवेगळ्या पॉईंट्सना फीड करा हे आणखी थिन होईल तर सध्याच्या एकूण ड्रायव्हिंग आवश्यकतांच्या आधारे लाईन ची रूंदी बदलू शकते तर हे असे दिसेल म्हणून पॉवर आणि ग्राउंड राउटिंगसाठी एक पॉवर साठी आणि दुसरा ग्राउंडसाठी आपल्याला दोन इंटरकनेक्शन ट्रीची आवश्यकता आहे स्पष्टपणे तेथे इंटर नॉन इंतेरसेकटिंग असेल कारण एक व्ही आणि एक ग्राउंडसाठी आणि जसे मी आत्ताच सांगितले आहे की कोणत्याही विशिष्ट शाखेत ट्रीची रुंदी काढण्याच्या अपेक्षेच्या एकूण प्रमाणानुसार असणे आवश्यक आहे तर ट्रीच्या रूटपासून रुंदी वाढत जाईल परंतु आपण लिफ कडे जाताना तारा थिन आणि अधिक थिन होतील तर आम्ही व्यापकपणे दोन दृष्टिकोनांबद्दल बोलतोय प्रथम दृष्टिकोन ग्रिड स्ट्रक्चर म्हणून संदर्भित आहे तर ग्रीड रचना काय म्हणते असे म्हटले आहे की व्हीडीडी आणि ग्राउंड दोघां साठी वायरच्या अनेक रोज मेटल लेयरवर एकमेकांशी समांतर असतात उभ्या वायर दुसर्या थरात धावतात आणि हॉरिझंटल वायर कनेक्ट करतात ब्लॉक जवळच्या व्हीडीडी आणि ग्राउंडला जोडतो पहा हे ग्रिड स्ट्रक्चर स्टॅण्डर्ड प्रकारच्या डिझाइनसाठी योग्य आहे आम्हाला फक्त हे स्टॅण्डर्ड सेल डिझाईन आठवण्याची गरज आहे जेणेकरून आपल्याला याची आवश्यकता का आहे हे समजू शकेल तर मी नमुनेदार डिझाइन मध्ये या स्टॅण्डर्ड सेलच्या काही रोज दर्शवित आहे तर मी सध्या 3 स्टॅण्डर्ड सेल रोज दर्शवित आहे आता तुम्हाला आठवते मी नमूद करतो की जेव्हा जेव्हा आपण विशिष्ट स्टॅण्डर्ड सेल मध्ये ठेवता तेव्हा सेल ची विशिष्ट मालमत्ता असते की तिचे व्हीडीडी वरच्या भागावर कुठेतरी धावते ग्राउंड लाइन तळाशी कुठेतरी धावते आणि सर्व सेल मध्ये त्यांची संबंधित स्थिती समान असते तर याचा अर्थ काय आहे समजा आपण रोज ओलांडून काही सेल ठेवली आहेत तर इथे तुम्ही काही सेल्स देखील ठेवता आता आपल्याला दिसणारी ही व्हीडीडी आणि ग्राउंड लाईन्स एकमेकांच्या बाजूने असल्याने ते एकमेकांना स्पर्श करतील सेलच्या हॉरिझंटल रोऊटिंगसाठी हे आधीच केले आहे तर आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही तर हे सतत रोज सारखे आहे तर या व्हीडीडी आणि ग्राउंड लाइन आधीपासूनच आडव्या जोडल्या आहेत तर जर आपण त्यांना बाहेर काढले तर हे सर्व मेटलच्या थरांवर चालत आहे तर आपण काय करू शकता आपण दुसरा लेअर वापरू शकता तर मी त्यास वेगळ्या रंगात दर्शवित आहे हे दोन्ही मेटल लेअर नक्कीच असतील आणि हे वायर कनेक्शन असेल येथे आपण वायर कनेक्शन टाळू शकत नाही हे आपले व्हीडीडी कनेक्शन असेल हे आपले ग्राउंड कनेक्शन असेल तर एका लेयरवर आपण व्हीडीडी चालवत असाल आणि ग्राउंड कनेक्शन व्हर्टिकल आणि दुसर्या मेटल लेयरमध्ये सांगा तर सेल ओलांडून सर्व मेटल लेयर ते हॉरिझंटल्य कार्यरत असतील ते व्हर्टिकल लाईनशी वायर कनेक्शन जोडले जातील आणि आपण पाहू शकता की स्टॅण्डर्ड सेल डिझाइनच्या बाबतीत लेआउट अतिशय नियमित असेल हे असे दिसेल बरोबर चला पुढे जाऊया म्हणून मी येथे असे काही दर्शविले आहे ते पहा मी येथे दर्शविलेले दोन परललेल व्हीडीडी आणि ग्राउंड आहे मी आकृतीमध्ये दर्शविले आहे की ते एका ठिकाणाहून येत आहेत परंतु आपण त्याऐवजी हे देखील करू शकता येथे पहा की मी त्यांना एका बाजूने जोडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून मला दुसर्या लेअरची आवश्यकता आहे आणि मला वायर कनेक्शनची आवश्यकता आहे परंतु काय असे समजावे की मी एका बाजूने व्हीडीडी आणि दुसऱ्या बाजूने ग्राउंड जोडले आहे तर मला हे असे कनेक्शन हवे आहे का तर मला या वेगळ्या लेअरची आवश्यकता नाही या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे एकाच लेयरवर करू शकते आपल्याला दिसेल की व्हीडीडी कनेक्शन सर्व या लेफ्ट व्हर्टिकल लेयरला जोडलेले आहेत आणि ग्राउंड कनेक्शन या व्हर्टिकल लेयरला जोडलेले आहे आणि हॉरिझंटल कनेक्शन सामान्यतः 4 मेटलवर आहेत 4 किंवा 5 मध्ये जे काही आणि काही ठिकाणी आपल्याला आवश्यक असल्यास आपण काही अतिरिक्त व्हर्टिकल कनेक्शन देखील जोडू शकता जसे की भिन्न पॉवर सप्लाय पॉईंट्सवरील अडथळे कमी असू शकतात परंतु हा पुन्हा पर्यायी मार्ग आहे मूलभूत संकल्पना मी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही हे असे फीड करू शकता आणि डाव्या बाजूस असलेल्या पॉईंट्स मध्ये वायर दाट असल्याचे दर्शविल्या गेल्या आहेत परंतु आपण सेलकडे जाताना ती थिन झाली आहे तर तेथे एक वायर आकार आहे तरआपण ग्रीड सारख्या संरचनेबद्दल बोलत आहोत म्हणून मी तुम्हाला आणखी एक समान पध्दत दर्शवित आहे तर जी स्टॅण्डर्ड सेलसाठी आवश्यक नसून जरा जास्त सामान्य संदर्भात वापरली जाते ज्यामुळे आपण चिपच्या संपूर्ण कोर भोवती एक रिंग तयार करू शकता जसे त्याप्रमाणे सभोवतालच्या वस्तूला रिंग म्हणतात आपण एका चिपच्या आसपास रिंग परिभाषित करता त्यानंतर आपण आयओ पॅडसला रिंगसह जोडता तर सर्व आयओ पॅडस ते रिंगशी जोडलेले आहेत आयओ पॅड व्हीडीडी किंवा ग्राउंड कनेक्शन फीडिंग करत आहेत ते सर्व रिंगशी कनेक्ट केलेले आहेत नंतर एक मेश तयार करा तर चिपच्या आत आपण क्लॉक च्या मेशप्रमाणेच एक मेश तयार कराल ज्यामध्ये स्त्रीपीस चा संच असेल पीच चा अर्थ म्हणजे दोन किंवा अधिक स्तरांवर परिभाषित अंतर तर येथे या प्रत्येकाच्या स्त्रीपीस आहेत आपण दोन किंवा अधिक लेयरवर अशा मेटलचे स्त्रीपीस तयार करता जेणेकरून मेटलचे कनेक्शन उपलब्ध होतील एकापेक्षा जास्त लेयर वर पॉवर कनेक्शन देखील उपलब्ध होईल कारण काही प्रकरणांमध्ये आपल्याला हे कनेक्शन एकापेक्षा जास्त लेयरवर उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे तर त्यानुसार मेश तयार केली गेली आहे व्हर्टिकल लाईन ज्या दर्शविल्या गेल्या त्या काही मेटल लेयरवर तयार केल्या आहेत आणि मेटल लेयर मेशशी जोडलेले आहेत यासारखे काहीतरी आपण पॉवर लाइन आणि त्याच प्रकारे ग्राउंड लाईन्सचे मेश तयार कराल आणि त्या एका किंवा अधिक मेटलच्या लेयरवर उपलब्ध असतील जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ब्लॉक्सवर आपण त्यास यापैकी एका लेयर घेऊ शकता तर ही कल्पना अशी होती की आपण बनवलेल्या काही डिझाइन या ब्लॉकप्रमाणे विभक्त केलेले काही मेटलचे लेयर मी दर्शवित आहे तर मेटल 4 मेटल 6 मेटल 8 इतके मेंटॅलिझशन म्हणून आपण कोणत्या प्रकारचे कनेक्शन वापरत आहात यावर अवलंबून रुंदी त्यांचे सेपरेशन सर्व काही भिन्न असेल व्हीएलएसआय फॅब्रिकेशन्ससाठी आता एक गोष्ट खरी आहे कारण आपण लेयर वर जाताना आपल्या रोजची रुंदी अधिक घट्ट रुंद आणि विस्तीर्ण होते तर वरच्या लेयरपैकी एकावर पॉवर लाइनचे लेआउट करणे अधिक चांगले आहे कारण कोणत्याही परिस्थितीत ते जाड असतील ते अधिक करंट घेऊ शकतात Refer Slide Time 1512 तर हा दुसरा दृष्टिकोन सांगत आहे की आम्ही येथेच नाही तर पूर्ण कस्टम प्रकारच्या डिझाइनसाठी ते लागू करतो म्हणून मी असे मानत नाही की मी आधीच व्हर्टिकल आणि हॉरिझंटल कनेक्शन ठेवले आहे तेथून मी फक्त पॉवर आणि ग्राउंड घेतो येथे मी हे आवश्यक आहे यावर अवलंबून असे म्हणतो आहे की माझ्याकडे असा परिस्थिती असू शकेल माझ्याकडे एक ब्लॉक आहे ही एक पूर्ण कस्टम आहे तर मला येथे व्हीडीडी कनेक्शन आवश्यक आहे मला येथे एक ग्राउंड कनेक्शन आवश्यक आहे समजा माझ्याकडे येथे आणखी एक ब्लॉक आहे म्हणून मला येथे व्हीडीडी कनेक्शन आवश्यक आहे तर मला येथे ग्राउंड कनेक्शन देखील आवश्यक आहे ते पाहूया त्याचप्रमाणे येथे माझा दुसरा ब्लॉक व्हीडीडी येथे असे काहीतरी असू शकते तर आता गरज अशी आहे कीमाझ्या वास्तविक समस्येवर अवलंबून एक ट्री बांधा मग पुढे व्हीडीडी कुठे आहे मला व्हीडीडीसाठी कनेक्ट करावे लागणारे हे 3 पॉईंट्स आहेत आणि हे 4 पॉईंट्स आहेत जे मला ग्राउंडसाठी कनेक्ट करायचे आहेत तर या दोघांसाठी आपण दोन ट्री बनवण्याचा प्रयत्न करू जे दोन उलट दिशेने वाटचाल करतात त्यांना इंटर डिजिट ट्री म्हणतात आणि जर आपण हे पद्धतशीरपणे करण्यास सक्षम असाल तर आपल्याला पॉवर आणि ग्राउंडची लेआऊटस मिळेल समान लेयर वर रोज आणि एकदा आपण ते केल्यास आपण आकार घेऊ शकता आपण हे करू शकता वेगवेगळ्या ब्लॉक्सच्या आवश्यकतांचे विश्लेषण करा आपण योग्य प्रकारे भिन्न वायर ची रुंदी योग्य म्हणू शकता तर हि निव्वळ व्हीडीडींपैकी एक आहे आणि त्यापैकी एक ग्राउंड चिपच्या लेफ्ट एजेस पासून सुरू होते आणि दुसरा चिपच्या राइट एजेसपासून सुरू होतो आणि काही उदाहरणे दर्शवितो तर आपल्याला जी राउटिंग मिळते ती प्लेननेर आहे या अर्थाने की आपण ते समान लेयर वर करू शकता आणि कधीकधी आपण एखादा लीसLee's किंवा लाइन सर्च प्रकारची अल्गोरिदम किंवा त्यापैकी एक कॉम्बिनेशन वापरू शकता अशा मार्गावर जाऊ शकता तर ही रणनीती अशी आहे की आपण डावीकडील ग्राउंड पासून व्हीडीडी प्रारंभ करता त्या राइटकडून प्रारंभ करता प्रथम आपण व्हीडीडी करू तर सुरुवातीला काही ब्लॉक माझ्यासाठी उपलब्ध आहेत म्हणून सुरुवातीला मी पहिला अल्गोरिदम लीसLee's नाही लाइन सर्च समजा हायटॉवरसHightower's चा अल्गोरिदम वापरला आहे तर मला लवकरच काही मार्ग मिळतील जेणेकरुन व्हीडीडी जाळे कसे जोडावेत म्हणून एकदा मी व्हीडीडी मेश कनेक्ट केल्यावर काही ओळी आधीच घातल्या आहेत आणि त्या अवरोधित केल्या आहेत दुसरीकडे आता ग्राउंड नेट आहे तर कधीकधी अशा अल्गोरिदम लाइनला मार्ग शोधण्यात अडचण येते कारण काही पाथ ब्लोकेड केले जाऊ शकतात तर येथे उपलब्ध असल्यास कॉम्प्लेक्स पाथ शोधण्यासाठी आपण अशा लाईनचा वापर करू शकता कारण जर आपण लीसLee's अल्गोरिदम आठवला तर नेहमी हा मार्ग सापडेल म्हणून ग्राउंड नेटसाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण लीसLee's अल्गोरिदम वापरू शकता जर ते अगदी अस्तित्त्वात असेल तर आपण आपल्या पाथ ची हमी देऊ शकता तर ही मूलभूत रणनीती आहे त्यामुळे या स्टेप्स म्हणून आपण खालील प्लानिएरीज लेयर नेमणूक च्या टोपोलॉजी आपण फक्त एक किंवा अधिक मेटल लेयर त्यांना लागू आणि मी वर्तमान अवलंबून आवश्यकता सांगितले होते तसेच आपण विविध नेट्स सेगमेंट्सना रुंदी आहे तर डावे व उजवीकडे व्ही पासून रोऊटिंग आहेत हे एक साधे उदाहरण घेऊ तर येथे पाच ब्लॉक्स आहेत ज्यात काही ग्राउंड आणि व्हीडीडी आहेत तर ग्राउंड अशा प्रकारे रोऊटिंग केला जाईल ज्याद्वारे आपण पाहू शकता आणि व्ही पॉईंट्स लाईन द्वारे दर्शविलेले व्हीडीडी आणि एकदा आपण हे केले की आपण या लाईनची जाडी निश्चित करू शकता या लाईनची जाडी रुंदी त्यानुसार निश्चित केली जाऊ शकते बरोबर तर आपण दुसरे उदाहरण घेऊ खरं तेच उदाहरण मी हेच उदाहरण दाखवत आहे की जेव्हा आपण नेट फिरवता तेव्हा ग्राउंड नेट सांगा तर गरज काय होती या 5 ब्लॉक्समध्ये काही ग्राउंड पिन उपलब्ध आहेत आपणास कनेक्शन आवश्यक आहे त्याचप्रमाणे व्हीडीडीच्या नेटसाठीही त्यांना हे 5 ब्लॉक जोडणे आवश्यक होते तर आम्हाला खरोखर काय हवे आहे बरेच लोक त्यास ग्राफ थेअरीमध्ये हॅमिल्टोनियन पाथ म्हणतात तर ग्राफ थेअरी मध्ये हॅमिल्टोनियन पाथ म्हणजे एक पाथ असल्याचे म्हटले जाते एक पाथ म्हणजे एजेसचा क्रम होय हॅमिल्टोनियन पाथ म्हणजे आपण वर्टेक्सने एजेस ट्रव्हर्स करत असताना अशा प्रकारे सुरू करा की वर्टेक्सने फक्त एकदाच ट्रव्हर्स केला जाईल आपण दोन वेळा एक वर्टेक्स क्रॉस करू नका म्हणून एकदा आपल्याला हॅमिल्टोनियन पाथ मिळाला की आपल्याकडे पॉवर आणि ग्राउंड लाईन्स रोऊटिंग करण्याचा एक मार्ग मिळेल तर येथे एकदा आपल्याला हॅमिल्टोनियन पाथ मिळाल्यानंतर आपण या हॅमिल्टोनियन पाथ शी संबंधित काही व्हर्टिकल आणि हॉरिझंटल सेगमेंट्स एम्बेड कराल तर निळा एक ग्राउंड लाइनशी संबंधित आहे आणि लाल एक व्हीडीडी लाइनशी संबंधित आहे तर आपण येथे पाहू शकता की त्या सर्वांना एकाच लेअर एकत्र ठेवणे शक्य आहे तर जरी ते वेगवेगळ्या कलर ने दर्शविलेले आहेत परंतु तेथे कोठेही छेदणारे नाहीत तेथे दोन ट्री आहेत ज्या कोम्ब सारखी असते त्यांना इंटर डिजिट ट्री असे म्हणतात ते छेदणारे नाहीत परंतु ते उजवीकडे शेजारी बसत आहेत तर इथे आणखी एक उदाहरण आहे जिथे आपण या दिशेने व्हीडीडी पाहू शकता या बाजूने ग्राउंड तर तेथे व्हीडीडी नेट आपण पाहू शकता आणि दुसर्या बाजूने ग्राउंड नेट येत आहे तर त्याच मार्गाने ते रौटेड होतात तर ही कल्पना आहे तर आपण पाहात आहात की जेव्हा आम्ही व्हीडीडी आणि ग्राउंड रोऊटिंग बद्दल बोलतो तेव्हा काही अन्य समस्या जसे राउटेबिलिटी आहेत शक्य तितक्या त्याच लेयरवर राउटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि नंतर वायरच्या वेगवेगळ्या सेगमेंट्सचे आकार बदलणे आवश्यक आहे म्हणून येथे पॉवर किंवा ग्राउंडसाठी सारांशित करण्यासाठी वायरच्या रुंदीच्या संदर्भात आम्हाला विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण जर पॉवर सप्लाय करणाऱ्या वायर पुरेसे रुंद नसतील तर आपण वायर द्वारे अधिक करंट काढण्याचा प्रयत्न कराल जे डिझाइन केलेले नाहीत त्या उच्च करंट ना हाताळा आणि वायरमध्ये काही फयसीकल ब्रेक होऊ शकते तर आपल्याकडे एक राउटिंग अल्गोरिदम आहे जेथे वायर रुंदी एक समान असू शकतात हे क्लॉक किंवा सिग्नल नेट्सच्या विपरीत आहे जिथे वायरची रुंदी सर्व समान आहे आम्ही वायरची रुंदी बदलत नाही परंतु पॉवर सप्लाय मार्गात आम्ही रुंदी बदलत आहोत तर वायरचे आकार बदलणे आवश्यक आहे सामान्यत एका राउटिंग प्रॉब्लेम मध्ये इतर सर्व नेट्स नंतर सर्वप्रथम पॉवर आणि ग्राउंड नेट्स केल्या जातात आणि मी म्हटल्याप्रमाणे कमी रेसिसीटीवीटी मुळे ते सामान्यत मेटल लेअरवर पूर्णपणे ठेवले जातात आणि मी ज्या चॅनेलविषयी बोलत होतो त्यासारख्या सिग्नल नेट्स मिळतात आपल्याला फक्त एक गोष्ट समजली आपण चॅनेलच्या मार्गाबद्दल विचार करता जसे आपण पुन्हा म्हणता म्हणजे चॅनेलसह दोन स्टॅण्डर्ड सेल राउज तर तुम्ही जे सांगितले होते ते असे आहे की सर्व सेल्समधील व्हीडीडी कनेक्शन अशा प्रकारे जोडले जाऊ शकतात यामुळे व्हीडीडीला फीड मिळू शकते येथे बाह्यरेखा त्या अशा प्रकारे जोडल्या जाऊ शकतात परंतु त्या दरम्यानचे चॅनेल आपल्याला येथे देखील दोन लयेर्सची आवश्यकता आहे जसे की आपल्याकडे या उजवीकडे काही कनेक्शन असू शकतात हे मी पहात असलेले एक मॉडेल आहे आपल्याला क्रॉस करण्याची इच्छा नाही तर आपण उभ्या सेगमेंट्स वर फक्त निळे वापरत असाल तर फक्त त्या बाबतीत आपण हे वापरणार नाही आपण हे आणि हे वापरू शकता आता मी सांगत आहे की आपण येथे काय केले हे फक्त पाहिले तर आपण आपल्या व्हीडीडी आणि ग्राउंड कनेक्शनच्या मार्गांसाठी निळ्या मेटलचा काही मेटलचा लेअर वापरत आहोत परंतु चॅनेल रोऊटिंग दरम्यान आपण जिथे जिथे जमेल तिथे त्या मेटलचा लेअर पुन्हा वापरत आहोत कारण चॅनेलमध्ये आम्ही व्हीडीडी आणि ग्राउंड रोऊटिंग करीत नाही म्हणून चॅनेल क्षेत्र उपलब्ध आहे परंतु आपण सेल रोऊटिंग वापरत असल्यास आमच्याकडे आहे आम्ही निळी रेषा वापरू शकत नाही कारण आधीच निळा येथे वापरला आहे म्हणून आपण येथे असे म्हणतो आहे की चॅनेलमधील हे सिग्नल नेट्स मेटलआणि मेटलचे लेयर स्टॅण्डर्ड करू शकतात परंतु स्टॅण्डर्ड सेलमध्ये नसल्यास संपूर्ण डिझाइनसाठी जर एखादा पॉवर लेयर असेल तर लेयर बदलणे आवश्यक आहे कारण पॉवर आणि ग्राउंडला नेहमीच उच्च प्राधान्य दिले जाईल आणि आपल्याला पॉवर आणि ग्राउंड लेयर्सवर वायर कनेक्शन वापरू इच्छित नाही आणि अर्थात लेयरची निवड ही मेटल लेयर अॅल्युमिनियम आहे जी सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते ज्यामध्ये सर्वात कमी रेसिसीटीवीटी आहे तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत म्हणून पुढच्या आठवड्यात आपण टाईम अनालयसिस स्टॅटिक टाईम अनालयसिस आणि आपण ज्या भाषेद्वारे डिझाइन लिहू किंवा सुधारित करू शकता अशा विविध मार्गांवर आपली चर्चा सुरू होईल जेणेकरून ते त्या संदर्भात अधिक चांगले कार्य करतील तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत